चला शेवटच्या वर्गामध्ये जे पाहिले ते संक्षिप्त पुनरावृत्तीसह प्रारंभ करूया शेवटच्या वर्गामध्ये आपण आंतरिक अर्धवाहकांकडे पाहिले हे अर्धसंवाहक शुद्ध अर्धसंवाहक असतात आणि आपण वाहक बँडमधील इलेक्ट्रॉनचे प्रमाण आणि व्हॅलेन्स बँडमधील छिद्रांची गणना केली आपल्याला आढळले की कोणत्याही दिलेल्या तापमानात इलेक्ट्रॉन आणि छिद्रे जोड्यांमध्ये आणि एक आंतरिक अर्धसंवाहक n मध्ये तयार होतात जे इलेक्ट्रॉनचे प्रमाण हे छिद्रांच्या प्रमाणा इतके असते आणि ती संख्या ni आणि ni च्या बरोबरीची असते म्हणून त्याला अंतर्गत वाहक प्रमाण म्हणतात ni NcNv exp Eg2kT Nc आणि Nv साठी अभिव्यक्ती जेथे वाहक बँड किनारा आणि व्हॅलेन्स बँड किनारा आणि Eg मधील अवस्थांची प्रभावी घनता सामग्रीचे बँड अंतर आहे आपण आंतरिक अर्धसंवाहकाच्या बाबतीत वाहकता सिग्मा म्हणून n e μe p e μh म्हणून एक अभिव्यक्ती देखील लिहून दिली आहे जेथे n p हे μe μh मध्ये सोपे केले आहे μe आणि μh हे छिद्रांमधील इलेक्ट्रॉनची गतिशीलता आहे ज्याद्वारे इलेक्ट्रॉन वाहक बँडमधून हालचाल करू शकतात किंवा छिद्र व्हॅलेन्स बँडमधून हालचाल करू शकतात याचे ते सहजरित्या प्रतिनिधित्व करतात N चे मूल्य जास्त असेल तर वाहकता जास्तअसते त्याचप्रमाण μe आणि μe चे मूल्य जास्त वाहकता सुद्धा जास्त आज आपण करियर प्रमाण गतिशीलता आणि वाहकता यापैकी काही मूल्यांची गणना करून प्रारंभ करू आणि आपण सिलिकॉनने सुरुवात करू जर आपल्याकडे सामान्य तापमानावर आंतरिक सिलिकॉन असेल तर तापमान 300 केल्विन असते पहिली गोष्ट जी आपण गणना करू इच्छितो ती म्हणजे Nc आणि Nv अवस्थांची प्रभावी घनता होय आपण शेवटच्या वर्गामध्ये Nc आणि Nv साठी अभिव्यक्ती पाहिली Nc इलेक्ट्रॉनच्या प्रभावी वस्तुमानावर अवलंबून असते तर 22πmekTh232 आपण व्हॅलेन्स बँड Nv संपूर्ण शक्ती 3 वर 2 मध्ये अवस्थांच्या घनतेसाठी समान अभिव्यक्ती लिहू शकतो सिलिकॉनच्या बाबतीत me हे 1 08 पट आहे जेथे me इलेक्ट्रॉनचा उर्वरित वस्तुमान आहे mh हे 0 60 me आहे जर आपण या संख्यांचा वापर करत असाल तर त्यांना येथे वापरू आणि स्थिरांक मूल्ये देखील मांडू Nc हे 2 81 x 1025 m3 आणि नंतर Nv हे 1 16 x 1025 m 3 आहे तर हे 2 वाहक बँड किनारा आणि व्हॅलेन्स बँड किनाऱ्यावर अवस्थांचा प्रभावी घनतेचे प्रतिनिधित्व करतात शेवटच्या वर्गामध्ये आपण पाहिले की छिद्रांमधील बहुतेक इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स बँडचा किनारा आणि वाहक बँडच्या किनाऱ्याजवळ केंद्रित असतात तर आपण पुढे जाऊ आणि आंतरिक कॅरियर प्रमाणाच्या वेळेची गणना करू exp Eg2kT सामान्य तापमानावर सिलिकॉनमध्ये सुमारे 1 1 ev चे बँड अंतर असते म्हणून Eg जर आपण ते भरले तर आपल्याला Ni चे मूल्य 1 x 1016m 3 मिळेल हे सिलिकॉनच्या अंतर्गत करिअर प्रमाणाचे प्रतिनिधित्व करते आपण सामान्य तापमानावर सिलिकॉनसाठी ni हे येथे लिहितो आपण हे सेंटीमीटर क्यूबमध्ये रूपांतरित करू शकतो तर हे सेंटीमीटर क्यूब सुमारे 1 x 1010 cm 3 असते तर आपल्याकडे 10 अब्ज करिअर आहेत जे सामान्य तापमानावर सिलिकॉनमध्ये इलेक्ट्रॉन आणि छिद्र आहेत आता हे खरोखर मोठ्या संख्येने दिसते चला प्रयत्न करू आणि ते आता संदर्भात लिहू चला सिलिकॉनच्या V 1 cm 3 अणूंची संख्या मोजू हे म्हणजे पदार्थाची घनता ρ भागले अणु वजन पट अवोगॅड्रोच्या संख्या ρ divided by the atomic weight होय आपण संख्या बदलू शकतो सिलिकॉनची घनता 2 3 g cm 3 अणू वजन 28 g mole 1 आणि अवोगॅड्रोची संख्या 6 023 x 1023 आहे आपण ही मूल्ये बदलून मूल्यमापन करा आपल्याला प्रति युनिट व्हॉल्यूममध्ये सिलिकॉन अणूंची संख्या अंदाजे 5 x 1022 अशी मिळेल जर आपण वाहकाच्या प्रमाणाकडे पाहिले आणि ते 10 अब्ज असल्याचे सांगितले तर आपण त्याची तुलना अणूंच्या संख्येशी करू शकतो जे 1022 आहे त्यामुळे 10 अब्जापेक्षा जास्त 10 परिमाण क्रम असतील म्हणून जर आपण पाहिले तर प्रति अणू करिअरची संख्या जर आपण विभागणी केली तर आपल्याला आढळेल की आपल्यकडे प्रत्येक 1011 अणूंसाठी 1 इलेक्ट्रॉन किंवा 1 छिद्र आहे आणि हे खरोखरच लहान आहे सिलिकॉनसाठी आपण μe हे समीकरण वापरून वाहकता मोजू शकतो आपण काल पाहिले की 1350 cm2 v 1 s 1 होते μh हे 450 आहे आपण ni चे मूल्य बदलू शकतो जे येथे आहे e म्हणजे स्थिर चार्ज आहे μe आणि μh येथे दिले आहेत जर आपण बदल आणि मूल्यमापन केले तर आपल्याला 2 9 x 10 6 Ω 1 cm 1 ची वाहकता मिळेल मला हे पुन्हा लिहू द्या जर आपल्याकडे सामान्य तापमानावर आंतरिक सिलिकॉन असेल तर आपण ज्या वाहकता सिग्माची गणना करतो ते 2 9 x 10 6 Ω 1 cm 1 आहे प्रतिरोधकता ρ म्हणजे 1 वर वाहकता असे आहे प्रतिरोधकता 3 5 x 105 Ω cm आहे तर तुलना करण्यासाठी फक्त 1 वर वाहकता आहे जर आपल्याकडे तांबे असेल जो एक धातू आहे आणि प्रतिरोधकता अंदाजे 15 7 आहे आपण हे पहिल्या वर्गामध्ये पाहिले जेव्हा आपण वेगवेगळ्या घटकांसाठी प्रतिरोधकता लिहीत होतो तर ρ म्हणजे 3 तर तांबे आणि सिलिकॉनची तुलना करताना सिलिकॉनची प्रतिरोधकता तांबेपेक्षा 12 क्रमपट जास्त आहे तर हे आंतरिक सिलिकॉनला एक अतिशय अल्प वाहक बनवते आणि त्याचे कारण असे आहे की आपल्याकडे छिद्रांमध्ये इलेक्ट्रॉनची घनता खूप कमी आहे तर आपल्याकडे करिअरची घनता खूप कमी आहे आणि हे सिलिकॉनच्या बँड अंतरशी संबंधित आहे तांब्याच्या बाबतीत जो एक धातू आहे तेथे रिक्त अवस्था आहेत तर व्हॅलेन्स बँड आणि वाहक बँड दोन्ही आच्छादित होतात तर आपल्याकडे रिक्त अवस्था आहेत जे वाहण्यासाठी उपलब्ध आहेत जर आपल्याकडे 1022 अणू असतील तर प्रत्येक अणू 1 इलेक्ट्रॉन दर्शवू शकतो तर आपल्याकडे इलेक्ट्रॉनची उच्च घनता असते ज्यामुळे वाहकता वाढते शेवटच्या वर्गामध्ये आपण गतिशीलतेवर आधारित इतर अर्धसंवाहकांशी सिलिकॉनची तुलना पहिली तर आपल्याकडे तीन अर्धसंवाहक होते आपण जर्मेनियम सिलिकॉन आणि गॅलियम आर्सेनाइड पाहिले मला त्यांची गतिशीलता मूल्ये लिहू द्या μe आणि μh एकके cm2 v 1 s 1 मध्ये असतील जर्मेनियम इलेक्ट्रॉनसाठी 3900 छिद्रांसाठी 1900 आहे सिलिकॉन इलेक्ट्रॉनसाठी 1350 आणि छिद्रांसाठी 450 आहे आणि गॅलियम आर्सेनाइडमध्ये इलेक्ट्रॉनसाठी खूप जास्त गतिशीलता आहे ते 8500 च्या आसपास आहे छिद्रे सुमारे 400 आहेत म्हणून प्रश्न असा होता की जर आपल्याला वाहकता वाढवायची असेल तर आपण गतिशीलतेवर आधारित कोणता पदार्थ निवडाल याचे उत्तर म्हणजे आपण गॅलियम आर्सेनाइड निवडू कारण गॅलियम आर्सेनाइडमध्ये सर्वाधिक गतिशीलता असते आणि आपल्याला माहित आहे की सिग्मा थेट गतिशीलतेशी संबंधित आहे परंतु हे लक्षात आले की येथे अधिलिखित घटक ni आहे जे छिद्रांमध्ये इलेक्ट्रॉनचे प्रमाण आहे त्यासाठी आपल्याला बँड अंतरसाठी मूल्ये देखील आवश्यक आहेत तर मला बँड अंतरसाठी मूल्ये लिहू द्या Eg हे इलेक्ट्रॉन व्होल्ट्समध्ये आहे तर जर्मेनियममध्ये सुमारे 0 66 ev चे अंतर आहे हे सामान्य तापमानावर आहे सिलिकॉन 1 10 गॅलियम आर्सेनाइड 1 42 आहे त्यामुळे जरी गॅलियम आर्सेनाइडची गतिशीलता जास्त असते कारण त्यात बँडचे अंतर जास्त असते तरी आपल्याला आढळले की करिअरचे प्रमाण कमी आहे म्हणून जर आपल्याकडे करिअरचे प्रमाण कमी आहे तर आपल्याकडे वाहकता देखील कमी असेल तर आपण फक्त गॅलियम आर्सेनाइडचे गणित करू पुन्हा एकदा आपल्याला वस्तुमानांची गरज आहे ते इलेक्ट्रॉन आणि छिद्रांचे प्रभावी वस्तुमान होय तर me गॅलियम आर्सेनाइड साठी 0 067 me mh 0 50 me आहे आता आपण सिलिकॉनसाठी वापरलेले समान समीकरण वापरून Nc ची गणना करू शकतो Nc सुमारे 4 3 x 1023 m 3 आहे Nv 8 85 आहे Nc Nv पासून आणि बँड अंतर जे 1 42 आहे आपण आंतरिक करिअरचे प्रमाण 2 4x 106 cm3 आहे याची गणना करू शकतो त्यानुसार वाहकता कमी आहे जी 3 4 x 10 9 आहे म्हणून आपल्याला आढळले की गॅलियम आर्सेनाइडच्या बाबतीत अंतर्गत वाहक प्रमाण कमी आहे त्यानुसार वाहकता कमी आहे फक्त ही सारणी पूर्ण करण्यासाठी आपण जर्मेनियमसाठी देखील समान गणना करू मग आपण ni साठी आणि वाहकतासाठीसुद्धा मूल्ये cm3 मध्ये भरू शकतो आपण सिलिकॉनसाठी ही गणना आधीच केली आहे तर सिलिकॉनसाठी आपल्याकडे 1010 ni होते आणि नंतर सिलिकॉनची वाहकता 3 x 10 6 होती आपण नुकतेच गॅलियम आर्सेनाइडची गणना केली आहे म्हणून जर आपण गॅलियम आर्सेनाइड ni साठी मूल्ये ही 2 4 x 106 आहेत त्यानुसार वाहकता 3 4 आहे तर चला आता जर्मेनियमची गणना करूया तर मग आपण ही 2 मूल्ये देखील भरू शकतो तर जर्मेनियमच्या बाबतीत पुन्हा एकदा आपल्याला प्रभावी वस्तुमानाची गरज आहे me हे 0 12 me आहे mh 0 23 me आहे तर एकदा me आणि mh माहित झाले तर आपण पुढे जाऊन Nc आणि Nv ची गणना करू शकतो तर सूत्र तेच आहे फक्त आपण भिन्न संख्याने बदलत आहोत Nc हे 1 x 1019 cm3 आहे Nv हे 6 x 1018 आहे म्हणून आंतरिक करिअरचे प्रमाण ni म्हणजे Nc Nv exp Eg2kT आहे जे आपण जर मूल्ये बदलले तर आपल्याला ni साठी 2 4 x 1013 cm3 देतात तर जर्मेनियमच्या बाबतीत ni जास्त आहे त्याचप्रमाणे आपण वाहकता मोजू शकता वाहकता 0 0213 आहे आपण आता ही माहिती परत सारणीमध्ये भरू शकतो जिथे आपण सुरुवात केली होती तरमला सारणीमध्ये जर्मेनियमची मूल्ये भरु द्या आपण आधीच सिलिकॉन आणि गॅलियम आर्सेनाइड साठी केले आहे तर जर्मेनियमच्या बाबतीत वाहक प्रमाण 2 4 x 1013 आणि वाहकता 0 0213 आहे तर आपल्याकडे तीन सेमीकंडक्टर जर्मेनियम सिलिकॉन आणि गॅलियम आर्सेनाइड होते आपल्याला आढळले की गॅलियम आर्सेनाइडमध्ये सर्वाधिक गतिशीलता आहे जर्मेनियम देखील सिलिकॉनपेक्षा जास्त गतिशील आहे परंतु वाहकतेवर खरोखरच वर्चस्व असणारी मुख्य संज्ञा ni आहे जे वाहक प्रमाण आहे आणि ni हे बँड अंतरवर अवलंबून असते तर बँडमधील जास्त अंतर वाहक प्रमाण कमी करते त्यानुसार वाहकता कमी करते या आलेखावर आधारित किंवा या सारणीवर आधारित जर आपल्याला उच्च वाहकता असलेली सामग्री निवडायची असेल तर प्राधान्य जर्मेनियमला जाते खरं तर बेल लॅबमध्ये बांधलेले पहिले ट्रान्झिस्टर किंवा अगदी पहिले घन अवस्थेतील ट्रान्झिस्टर प्रत्यक्षात जर्मेनियमपासून बनलेले असते एक कारण म्हणजे हे सिलिकॉन आता मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स उद्योगावर वर्चस्व गाजवू शकले कारण आपण डोपिंगद्वारे सिलिकॉनची वाहकता आणि इलेक्ट्रॉनिक गुणधर्म प्रत्यक्षात नियंत्रित करू शकतो तर आपण पुढे डोपिंग पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिलिकॉन जर्मेनियमपेक्षा जास्त मुबलक असतात तर सिलिकॉन हा पृथ्वीवरील दुसरा सर्वात मुबलक घटक आहे हे सुमारे 27 जर्मेनियम आहेत दुसरीकडे हा पन्नासावा सर्वात मुबलक घटक आहे त्याचे प्रमाण सुमारे 10 6 आहे तर हेच कारण आहे की मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स उद्योगावर सिलिकॉनचे वर्चस्व आले आहे पुढील गोष्ट मला करायला आवडते ती म्हणजे शेवटच्या वर्गामध्ये आपण कधीही फर्मी ऊर्जेच्या स्थानाची गणना केली नाही तर आपण पुढे जाऊ आणि आंतरिक अर्धसंवाहकात फर्मी ऊर्जा कोठे आहे याची गणना करू चला पुढे जाऊ आणि बँड चित्र काढू डोपिंग y अक्षावर उर्जा आहे आपल्याकडे व्हॅलेन्स बँड आहे व्हॅलेन्स बँडचा तळ 0 म्हणून संदर्भित आहे आणि व्हॅलेन्स बँडचा वरचा भाग Ev आहे मग आपल्याकडे वाहक बँड आहे वाहक बँडच्या खालचा भाग Ec आणि वाहक बँडच्या Ec χ वरचा आहे आणि व्हॅलेन्स आणि वाहक बँडमधील अंतर हे Eg आहे आपण n आणि p साठी अभिव्यक्ती देखील लिहिली आहे n ही Nc expEc EfkT होती जिथे Ef ही फर्मी ऊर्जा आहे p हे Nv expEf EvkT आहे तर शेवटच्या वर्गामध्ये आपण पुढे जाऊन Ef काढून टाकण्यासाठी या दोन पदांचा गुणाकार केला Ef चे मूल्य मोजण्यासाठी जेथे फर्मी ऊर्जा अर्धसंवाहक स्थित आहे आपण फक्त n आणि p चे समीकरण करू तर आपल्याकडे Nc expEc EfkT हे Nv expEf EvkT च्या बरोबरीचे आहे तर मी फक्त n आणि p चे समीकरण केले आहे तर आपण दोन्ही बाजूंनी नैसर्गिक लॉग घेऊ शकतो आणि नंतर आपल्याला Ef चे मूल्य देण्यासाठी या अभिव्यक्तीची पुनर्रचना करू शकतो ते Ef Ev 12Eg 12kTln NcNv करू

तर आपण या अभिव्यक्तीची पुनर्रचना करून हे मिळवू शकतो कारण आपण एक आंतरिक अर्धसंवाहक पहात आहोत हे सहसा EFi म्हणून दर्शविले जाते तर ही आंतरिक अर्धसंवाहकाची फर्मी ऊर्जा आहे तर ही अभिव्यक्ती पुन्हा लिहूया तर EFi Ev 12Eg 12kTln NcNv आता Nc आणि Nv हे छिद्रांमधील इलेक्ट्रॉनच्या प्रभावी वस्तुमानाशी देखील संबंधित आहेत आपण ती अभिव्यक्ती आधी पाहिली आहे Nc आणि Nv ऐवजी आपण प्रभावी वस्तुमान बदलू शकतो आणि ही अभिव्यक्ती EFi Ev 12Eg 34kTln memh म्हणून बदलेल तर आता आपल्याकडे EFi ची गणना करण्यासाठी मूलतः 2 समीकरणे आहेत आंतरिक अर्धवाहक मध्ये EFi ही फर्मी स्तराची स्थिती आहे तर आपण खोलीच्या तापमानावर सिलिकॉनची गणना करूया आपण एकतर Nc आणि Nv वापरू शकतो ज्याची आपण आधी गणना केली आहे किंवा आपण प्रभावी जनतेचा वापर करू शकतो तर me हे 1 08 me mh हे 0 60 me असे प्रभावी वस्तुमान वापरूया मी प्रभावी वस्तुमान वापरत असल्याने मी दुसरे समीकरण वापरू शकतो ज्यामधून आपल्याला EFi मिळेल हे Ev सिलिकॉनचे बँड अंतर EFi Ev 121 10 34kTln 1 08me0 60mh आहे जर आपण फक्त ही अभिव्यक्ती केली तर हे आपल्याला Ev 0 54 देते किंवा हे दुसऱ्या पद्धतीने लिहिले असता EFi Ev 0 54 असे येते तर आंतरिक सिलिकॉनच्या बाबतीत फर्मी पातळी व्हॅलेन्स बँडच्या वर अंदाजे 0 54 इलेक्ट्रॉन छिद्रांवर स्थित आहे म्हणून जर आपण ऊर्जा बँड अंतरसाठी चित्र पुन्हा काढण्याचा प्रयत्न केला तर माझ्याकडे एक व्हॅलेन्स बँड आहे जो भरलेला आहे हा Ev चा वाहक बँड आहे जो Ec आहे सिलिकॉनच्या बाबतीत Eg हे 1 1 आणि EFi 0 54 वर आहे Ev EFi जे फर्मी ऊर्जा आहे जे बँडच्या मध्यभागी अगदी जवळ स्थित आहे Eg च्या या मूल्यापासून बँडचे वास्तविक केंद्र 0 55 आहे आणि फर्मी ऊर्जा 0 54 वर आहे तर EFi बँडच्या केंद्राच्या अगदी जवळ असते जर me आणि mh सारखेच आहेत जर हे 2 समान असतील म्हणजे Nc आणि Nv देखील समान असतील तर EFi नक्की Eg वर असेल जो 2 पेक्षा जास्त असेल किंवा जर तापमान 0 असेल जर T 0 असेल तर EFi अगदी Eg वर असेल जे 2 पेक्षा जास्त असेल कारण प्रभावी वस्तुमान वेगळे असते आणि कारण अवस्थांची प्रभावी घनता वेगळी आहे हे बँड अंतरच्या मध्यभागी किंचित स्थलांतर केले आहे तर EFi साठी या मूल्याचा अर्थ काय आहे धातूच्या बाबतीत आपण फर्मी ऊर्जेला एक रेषा म्हणून परिभाषित करतो जे सर्वात जास्त भरणाऱ्या अवस्था आणि सर्वात कमी रिक्त अवस्थाना वेगळे करते म्हणून जर आपल्याकडे धातू असेल तर आपण धातूसाठी बँड चित्र काढतो हा आपला बँड आहे धातूच्या प्रकरणात बँड अर्धा भरलेला होता तर आपल्याकडे अवस्था भरलेल्या होत्या आणि अवस्था रिक्त होत्या आणि फर्मी ऊर्जा ही भरलेल्या आणि रिक्त अवस्थाना वेगळे करत होती आता अर्धसंवाहकाच्या बाबतीत आपल्याकडे व्हॅलेन्स बँड आहे जो पूर्णपणे भरलेला आहे एक वाहक बँड आहे जो पूर्णपणे रिकामा आहे तर प्रश्न असा आहे की आपण फर्मी ऊर्जा कोठे ठेवू आता ते पाहण्यासाठी फर्मी ऊर्जा परिभाषित करण्याचा आणखी एक मार्ग आहे Ef कार्य कार्याशी संबंधित आहे आपण कार्य कार्याला ψ म्हणूया आता ψ हे घन पासून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा दर्शवते म्हणून जर आपण या बँड चित्रावर परत गेलात आणि आपण बँडचा वरचा भाग व्हॅक्यूम पातळीवर नेला तर ψ हे फर्मी पातळीपासून व्हॅक्यूम पातळीपर्यंत इलेक्ट्रॉन काढण्यासाठी ऊर्जा दर्शवते अर्धसंवाहकाच्या बाबतीत आपल्याकडे स्वतंत्रपणे इलेक्ट्रॉन नसतात आपल्याकडे नेहमी इलेक्ट्रॉन होल जोड्या असतात तर अशा परिस्थितीत ψ हे इलेक्ट्रॉन काढण्यासाठी आवश्यक असलेली सरासरी ऊर्जा दर्शवते तर कारण आपल्याकडे इलेक्ट्रॉन आणि छिद्रे आहेत वाहक बँडमध्ये इलेक्ट्रॉन आणि व्हॅलेन्स बँडमध्ये छिद्र आहेत कारण हे जोडलेले आहेत आम्हाला आढळले की सेमीकंडक्टरमधील फर्मी ऊर्जा बँड गॅपमध्ये स्थित आहे कारण ती इलेक्ट्रॉन काढण्यासाठी सरासरी उर्जा दर्शवते जर मी आधी म्हटल्याप्रमाणे छिद्रांमधील इलेक्ट्रॉनचे प्रभावी वस्तुमान समान असते तर फर्मी ऊर्जा अंतरांच्या मध्यभागी नक्की असू शकतो परंतु me आणि mh भिन्न असल्याने सिलिकॉनच्या बाबतीत ते थोडेसे स्थलांतरीत होतात तर आपण एका आंतरिक अर्धसंवाहकाकडे परत पाहूया आपल्याला पदार्थाची वाहकता वाढवायची आहे आंतरिक अर्धसंवाहकाच्या बाबतीत आपण कोणत्याही तापमानात वाहक प्रमाण बदलू शकत नाही कारण वाहक प्रमाण बँड अंतरवर अवलंबून असते ni वर तापमानाचा परिणाम पाहण्यासाठी काय करावे लागेल आपण वाहक प्रमाण NcNv exp Ef2kT साठी या अभिव्यक्तीकडे परत पाहू प्रश्न असा आहे की जेव्हा आपण तापमान वाढवतो तेव्हा काय होते तापमान 2 पद Nc आणि Nv मध्ये येते ते तापमानावर अवलंबून असते म्हणून जर आपण तापमान वाढवले तर Nc आणि Nv देखील वाढेल परंतु ज्या ठिकाणी तापमान भूमिका बजावते तेथे प्रमुख पद घातांक संज्ञेत असते म्हणून तापमान वाढते म्हणून exp Ef2kT कमी होईल कारण तापमान भाजकात आहे हे दोन्ही प्रभावित करतात आंतरिक वाहक प्रमाण वाढवतात म्हणून जर आपण हे एकत्र ठेवले तर तापमान वाढेल म्हणून ni वाढेल परंतु प्रभावी पद म्हणजे घातांक पद असते तर सिलिकॉनच्या बाबतीत विचार करू जिथे आपल्याकडे 2 तापमान T1 आणि T2 आहेत आणि तेथे 2 आंतरिक वाहक प्रमाण n1 आणि n2 आहेत या विशिष्ट प्रकरणात आपण n1 आणि n2 च्या गुणोत्तराची गणना या समीकरणात प्रतिस्थापन करू शकतो आणि Nc आणि Nv चे तापमान अवलंबित्व लक्षात घेतल्याने आपल्याला T1T2exp Eg2kT मिळेल तर मी या अभिव्यक्तीमध्ये n1 आणि n2 ला बदलले आणि नंतर विभाजित केले मला n2 वर n1 साठी अभिव्यक्ती लिहू द्या परंतु T1 जर आपल्याकडे सिलिकॉन असेल आणि आपण तापमान 300 केल्व्हिन ते 600 केल्विन पर्यंत वाढवले तर आम्ही तापमान दुप्पट करतो जे आपल्याला जाणून घ्यायचे आहे की वाहक प्रमाणामध्ये बदल 300 केल्विनवर आहे जे सामान्य तापमान आहे n1 चे मूल्य 1010 cm 3 आहे आपल्याला n2 काय आहे हे जाणून घ्यायचे आहे तर आपण मूल्यांमध्ये बदल करू शकतो आणि या अभिव्यक्तीचे मूल्यमापन करू शकतो तर आपल्याला n2 मिळते जे वाहक परिणाम तापमान 600 च्या समान आहे ते 1 17 x 1015 ते 15 आहे म्हणून तापमान 300 ते 600 केल्विन पर्यंत दुप्पट करून आपण वाहकाचे प्रमाण 1010 वरून 1015 पर्यंत वाढवली आहे जवळजवळ 5 परिमाण क्रम असेल म्हणून जर आपण एखादा आंतरिक पदार्थ किंवा आंतरिक अर्धवाहक पाहिले तर आपण फक्त हाताळतो जोपर्यंत आपण पदार्थ एकाच तापमान ठेवतो तसे वाहकता बदलते वाहकता वाढवण्यासाठी आपल्याला तापमान वाढवावे लागेल समस्या ही बहुतेक उपकरणे आहेत जी आपण आता सामान्य तपमानाच्या जवळ किंवा सामान्य तापमानावर चालवतो त्यामुळे खरोखरच आपण सामान्य कार्यरत तापमानापेक्षा जास्त तापमान वाढवू शकत नाही ज्यामुळे वाहकता वाढते या कारणास्तव लोक पुढे जातात आणि आंतरिक अर्धवाहकात अशुद्धता जोडतात बाह्य अर्धसंवाहक तयार करण्यासाठी यामुळे वाहक प्रमाण वाढते आणि त्यामुळे वाहकता वाढते तर यासह आपण आंतरिक अर्धसंवाहकांसह केले जाते पुढील वर्गामध्ये आपण बाह्य अर्धसंवाहकांकडे पाहण्यास सुरवात करू आपण संक्रमण करण्यापूर्वी मी आंतरिक अर्धसंवाहकांसाठी काही मुद्दे थोडक्यात सांगतो जे आपण पुढे पाहू तर आपण आंतरिक अर्धसंवाहक n p च्या बाबतीत पाहिले तर छिद्र प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉन समान आहे जे ni च्या समान आहेत हे साधारणपणे n p ni2 असे लिहिले जाऊ शकते याला वस्तुमान क्रियेचा नियम म्हणतात आंतरिक अर्धसंवाहकाच्या बाबतीत हा संबंध n p ni2 अतिशय क्षुल्लक आहे कारण n p असतो परंतु नंतर जेव्हा आपण बाह्य अर्धसंवाहकांकडे पाहतो तेव्हा आपल्याला आढळेल की हा संबंध सत्य आहे म्हणून आपण n वाढवू शकता परंतु त्याच वेळी आपल्याला p कमी करावे लागेल जर आपण p वाढवले तर आपल्याला n कमी करावे लागेल आपण एकाच वेळी दोन्ही वाढवू शकत नाही आपण हे देखील पाहिले की आंतरिक वाहक प्रमाण तापमानाचे कार्य आहे आणि ते बँड अंतरवर अवलंबून असते जेथे ni NcNv exp Eg2kT आहे आपण पाहिले की अर्धसंवाहक उद्योगातील प्रमुख पदार्थ सिलिकॉनमध्ये एक ni आहे जे खूप लहान आहे तर फक्त 1010 cm 3 म्हणजे वाहकता देखील खूपच लहान आहे वाहकता मूल्य हा एकमेव मार्ग म्हणजे आपण वाहकता वाढवू शकतो आपण अद्याप आंतरिक ठेवू इच्छित असल्यास सिलिकॉनसाठी तापमान वाढवायचे होते परंतु तापमान वाढवणे व्यावहारिक नाही कारण उपकरणांना सामान्य तापमानावर काम करावे लागते तर पुढची गोष्ट आपण पाहू की डोपिंगद्वारे वाहकता कशी वाढवायची आणि हे बाह्य अर्धवाहक आहेत जे आपण पुढच्या वर्गात सुरू करू